मागील व्याख्यानात आपण इनपुट बायस करंटबद्दल पाहिले या व्याख्यानामध्ये आपण इनपुट ऑफसेट करंटवर लक्ष केंद्रित करू आपण इनपुट बायस करंट मोजू शकलो मी तुम्हाला एक टेबल दाखवला आहे जिथे तुम्ही धन व्ही V मोजू शकता जे नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर व्होल्टेज आहे त्यानंतर आपण इनव्हर्टिंग टर्मिनलला व्ही ऋण व्होल्टेज पाहिले मग आम्ही धन आय I आणि ऋण आय आणि नंतर मॉड धन आय I ऋण आय २ mod I I 2 ची गणना कशी करू शकतो हे आपल्याला समजले ते तुमचे इनपुट बायस करंट होते आता या व्याख्यानामध्ये आपण इनपुट ऑफसेट करंटबद्दल पाहू आणि नक्की इनपुट ऑफसेट करंट म्हणजे काय ते पाहू तर मित्रांनो जर तुमच्या लक्षात असेल तर जो सर्किट आपण इनपुट बायस करंटसाठी वापरत होतो तोच सर्किट आपण इनपुट ऑफसेट करंटसाठी वापरू शकतो तर सर्किटमध्ये आपल्याकडे २ रेजिस्टर आहेत तसेच आपल्याकडे धन व्हीसीसीVcc ऋण व्हीसीसी किंवा ऋण व्हीइइ आहे आपल्याकडे आउटपुट व्होल्टेज आहे ऋण व्हीइइ किंवा ऋण व्हीसीसी आपले दोन्ही टर्मिनल्स ग्राउंड केलेले असतात आता हे २२० किलो इनव्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग होते तुमच्या लक्षात असेल तर हे सर्किट होते तर आता इनपुट ऑफसेट करंट समजून घेण्यासाठी त्या सर्किटचा वापर करावा लागेल तर इनपुट ऑफसेट करंट म्हणजे नक्की काय इनपुट बायस करंटमध्ये आपण बेरीज करून येणाऱ्या बेरजेला २ ने भागत होतो येथे आपल्याला आयबी १ आणि आयबी २ च्या परिमाणांचा फरक घ्यावा लागेल ज्याला इनपुट ऑफसेट करंट असे म्हणतात आणि तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की इनपुट ऑफसेट करंट आयद्वारे सबस्क्रिप्ट आयओएसमध्ये दर्शविले जाते अशाप्रकारे इनपुट ऑफसेट करंट आयओएस आयबी १ वजा आयबी२ च्या मोडच्या बरोबरीचे आहे पुन्हा बी १ आणि बी २ सबस्क्रिप्टमध्ये असतील या करंटच्या प्रवाहाचे परिमाण अत्यंत कमी म्हणजे 20 ते 60 नॅनो अँपिअर इतके असते हे अत्यंत लहान असते आणि ते एका अटीनुसार मोजले जाते की ओप एम्प मध्ये इनपुट व्होल्टेज शून्य ० असले पाहिजे तर इनपुट व्होल्टेज काय आहे काहीही नाही बरोबर तर इनपुट व्होल्टेज शून्य असेल तर ही एक अगदी अनुकूल स्थिती आहे की जिथे आपण इनपुट ऑफसेट करंट काय आहे हे मोजू शकतो तर पटकन पुन्हा आयबी१ आणि आयबी२ च्या परिमाणातील फरकाला इनपुट ऑफसेट करंट असे म्हणतात आणि आयओएसद्वारे दर्शविले जाते अशाप्रकारे या करंटचे इनपुट हे आयबी १ आणि आयबी २ च्या मॉडच्या फरकशिवाय काहीच नाही आणि याची व्हॅल्यू 20 ते 60 नॅनो अँपिअरच्या आसपास असते जर आपण 2 इनपुटला समान डीसी करंट दिले तर आउटपुट व्होल्टेज शून्य असणे आवश्यक आहे हे साहजिकच आहे जर आपण समान करंट दिला तर आउटपुट व्होल्टेज शून्य असावा परंतु प्रॅक्टिकली आउटपुटमध्ये काही व्होल्टेज अस्तित्वात आहे म्हणजे याचा अर्थ असा की मी जर टर्मिनल ग्राउंड केले तर मी इनपुट इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल्सवर समान करंट दिला तरी देखील आउटपुटवर काही व्होल्टेज दिसेल मला अजूनही आउटपुटमध्ये काही आउटपुट व्होल्टेज दिसेल आउटपुट व्होल्टेज कसे मोजावे आपण येथे व्होल्टेज मोजू शकतो तर ते शून्य आउटपुट व्होल्टेज बनवण्यासाठी 2 इनपुट करंट थोड्या प्रमाणात स्थगित केले जातात हा फरक म्हणजेच इनपुट ऑफसेट करंट आहे तर आपण लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण दोन्ही इनपुट व्होल्टेजवर समान डिसी करंट देतो तेव्हा आउटपुट व्होल्टेज शून्य असावा पण प्रत्यक्षात हे शून्य नाही तर आपण काय करू शकतो आपण इनपुट करंट थोड्या प्रमाणात स्थगित करू शकतो जर आपण इनपुट करंट थोड्या प्रमाणात स्थगित केले तर आउटपुट व्होल्टेज शून्य होईल आता आपल्याला हे हवे आहे आपल्याला हा शून्य कशासाठी पाहिजे कारण आपण कोणतेही व्होल्टेज का ऎप्लाय करत नाही आपण समान करंट ऎप्लाय करतोय त्यामुळे आउटपुट हा शून्य असायला हवा बरोबर आता हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटवर काम सुरू करण्यापूर्वी तुमचे ऑपरेशनल एम्प्लीफायर बॅलन्स करा ठीक आहे तर आता आपण ब्रेडबोर्डवर पाहू आपण हे कसे जोडू शकतो आणि आपण इनपुट ऑफसेट करंट कसे मोजू शकतो तर यासाठी पुन्हा आपण या विशिष्ट टेबलकडे वळूया बरोबर आणि इथे आपण इनपुट ऑफसेट करंट पहात आहोत जर तुम्हाला आठवत असेल तर मागील मॉड्यूलमध्ये आपण इनपुट बायस करंट पाहिले होते येथे आम्ही इनपुट ऑफसेट करंट पाहत आहोत इनपुट ऑफसेट करंट म्हणजे आयबी १ आयबी २ असते बरोबर नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवरील इनपुट बायस करंट वजा इनव्हर्टिंग टर्मिनलवरील इनपुट बायस करंट म्हणजे इनपुट ऑफसेट करंट आता आपल्याला आधीच इनपुट बायस करंट माहित आहे आपण याची गणना कशी करू शकतो जर आपण ते जोडले तर पुन्हा एकदा पाहू तर येथे ब्रेडबोर्ड आहे तर इथे काय आहे एक इंटिग्रेटेड सर्किट आहे जे तुमचे ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे आणि 220 k चे 2 रेजिस्टर आहेत बरोबर आता आपण ऑपरेशन एम्पलीफायरला बायस व्होल्टेज एप्लाय केले आहे आपण बायस व्होल्टेज कसे एप्लाय करावे पिन क्रमांक 7ला अधिक १५ व्होल्ट आणि पिन क्रमांक 4ला वजा १५ व्होल्ट एप्लाय केल्यावर आपल्याला पिन क्रमांक ७ ला व्हीसीसी Vcc आणि पिन क्रमांक ४ ला व्हीसीसी किंवा व्हीइइ मिळतो आता आपल्याला इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेज मोजावे लागेल तर आता आपण मल्टीमीटर पाहूया जो आपण मागच्या मोड्युलमध्ये पाहिला होता आणि ज्याद्वारे आपण खूप काही गोष्टींचे मोजमाप केले होते तर आपण पाहूया या मल्टीमीटर मध्ये काय व्हॅल्यू आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलमध्ये ६ मीली व्होल्ट ६ १ मीली व्होल्ट व्होल्टेज मिळते तर आता नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलला किती व्होल्टेज मिळेल ते पाहू हे अवलंबून असते की तुम्ही कशा प्रकारे मल्टीमीटर जोडता तसेच तुमचे हात स्थिर असले पाहिजेत ३ मीली व्होल्ट ६ १ आणि ६ ३ असे आपल्याला २ व्हॅल्यू मिळतात ठीक आहे १ आणि ६ ३ आपल्या टेबलमध्ये लिहा जर तुम्ही टेबल पाहिले तर तुम्हाला ६ १ आणि ६ ३ व्हॅल्यू मिळतील या व्हॅल्यूचा वापर करून तुम्ही धन आयबी IB ऋण आयबीची करू शकता का एकदा तुम्ही धन आय I ऋण आय ची गणना केली की तुम्हाला धन आयबी IB आणि ऋण आयबी चा फरक घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला पुन्हा काही मॉड दिसतील तर अशा प्रकारे आपण इनपुट ऑफसेट करंटची गणना करू शकता तर आता आपण थेरिओटिकल उदाहरण पाहूया उदाहरणार्थ जर तुम्ही असे म्हटले की हार्दिक मला व्हॅल्यू समजले नाही कारण माझ्याकडे ऑपरेशनल एंपलिफायर्स नाहीत माझ्याकडे डीसी पॉवर सप्लाय नाही माझ्याकडे मल्टीमीटर सारखी मोजमाप प्रणाली नाही तरीही मी इनपुट ऑफसेट करंटची गणना करू शकतो का तर थेरिओटिकली आपण हे करू शकतो तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो ठीक आहे जर आपण स्क्रीनवर लक्ष केंद्रित केले हे एक उदाहरण आहे तर उदाहरण काय आहे जर डिफरेन्शिअल एंपलीफायरच्या इमिटर कपल्ड ट्रांजिस्टरचे बेस करंट जर 18 मायक्रो एंपियर आणि 22 मायक्रो एंपियर असेल तर आपल्याला ऑपरेशनल एंपलीफायरसाठी दोन व्हॅल्यू शोधाव्या लागतात एक इनपुट बायस करंट आणि दुसरी इनपुट ऑफसेट करंट असते तर आयबी १चे व्हॅल्यू १८ मायक्रोएंपियर आहे आणि आयबी २चे व्हॅल्यू 22 मायक्रो एंपियर दिलेले आहे तर आता आपण इनपुट बायस करंट आणि इनपुट ऑफसेट करंटची गणना करू शकतो का हे सोपे आहे की अवघड हे अत्यंत सोपे आहे बरोबर कारण आपल्याला याचे सूत्र माहिती आहे तर सर्वप्रथम आपण इनपुट बायस करंट पाहूया ठीक आहे तर मी तुम्हाला याचे उत्तर देईन इनपुट बायस करंट म्हणजे आयबी माॅड आयबी१ आयबी२ २ १८२२२ आपल्याला २० मायक्रो एंपियर हे उत्तर मिळेल आता ऑपरेशनल एंपलीफायरसाठी दुसरी महत्वाची गोष्ट पाहूया जे तुमचे इनपुट ऑफसेट करंट आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की इनपुट ऑफसेट करंटचे सूत्र काय आहे आयबी बरोबर आयबी १ वजा आयबी २ चे परिमाण mod ठीक आहे जर आपण ही व्हॅल्यू पुन्हा एकदा 18 वजा २२ केले तर ४ उत्तर येईल वजा ४ मायक्रो एंपियर उत्तर येणार नाही हे माॅड आहे म्हणजे परिमाण आहे जर १८ वजा २२ वजा ४ असेल तर हे मोड आहे तर आपणास मायक्रो एंपियरमध्ये व्हॅल्यू मिळते तर अशा प्रकारे आपण घरी देखील व्हॅल्यूची गणना करू शकता एक प्रॉब्लेम घ्या आणि ती सोडवा बरोबर शक्य तितके प्रॉब्लेम सोडवा त्यानंतर तुम्ही प्रयोगशाळेत जाऊ शकता किंवा एक छोटासा मल्टीमीटर आणि डिसी पॉवर सप्लाय आणून तुम्ही एक छोटीशी प्रयोगशाळा आपल्या घरी बनवू शकता आपल्याला विद्यापीठ किंवा महाविद्यालयात जाण्याची आणि काही शिकण्याची आवश्यकता नाही बरोबर आपण कोठूनही कोणत्याही ठिकाणाहून शिकू शकता ही शिकण्याची कल्पना आहे बरोबर शिकणे हे एका विशिष्ट इमारतीपुरते मर्यादित नाही शिकणे हे एका विशिष्ट प्रयोगशाळेपुरते मर्यादित नाही शिकणे हे एका विशिष्ट महाविद्यालयापुरते मर्यादित नाही शिकणे हे विशिष्ट विद्यापीठापुरते मर्यादित नाही शिकणे कोणत्याही पुस्तकांपुरतेही मर्यादित नाही बरोबर तुम्हाला शिकायचे असेल तर कुठेही शिकता येते आणि याच मार्गाने तुम्ही जा आणि इंटरनेट वापरून शिका बरोबर एनपीटिइएल अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिका बरोबर समजून घ्या आणि मग तुमच्या शंका असतील तर प्रश्न विचारा परंतु तुम्हीसुद्धा प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही स्वतःच या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाहण्याचा प्रयत्न करा बरोबर आयत्या मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून राहू नका हे नेहमीच माझे एक वाक्य असते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन कि आयत्या मिळणाऱ्या गोष्टींवर कधीच अवलंबून राहू नका बरोबर तर अशा प्रकारे आपण इनपुट ऑफसेट करंट मोजू शकतो आणि आपण इनपुट बायस करंट मोजू शकतो तर पुढील मॉड्यूलमध्ये आपण दुसरा प्रयोग किंवा ऑपरेशनल एंपलीफायरची इतर वैशिष्ट्ये पाहू